नमस्कार मॉड्यूल 3 युनिट 11 मधील सूचनांचा प्रकल्प आधारित दृष्टिकोन यामध्ये आपले स्वागत आहे आजकालचा हा एक अत्यंत महत्वाचा आणि लोकप्रिय दृष्टीकोन आहे आधीच्या युनिटमध्ये आम्ही ट्रान्झॅक्शनल मॉडेल ऑफ इंस्ट्रक्शन समजेल प्रकल्प आधारित दृष्टिकोन इत्यादी अशा प्रकारे वापरला जातो परंतु आशा आहे की या युनिटच्यानसतो होय ती विशिष्ट क्रियाकलाप ही प्रकल्प आधारित साधारणपणे पीआरबीएल म्हटले जाते सूचना देण्यासाठीची प्रोजेक्ट बेस्ड अप्रोच किंवा पीबीआयचा होतो अंमलबजावणीचे तपशील संपूर्ण संस्थेत बदलतात पण सर्वसाधारण तत्वज्ञान असे आहे की दृष्टीकोन संपूर्ण प्रोग्राममध्ये लागू केला गेला पाहिजे गेल्या काही वर्षांत काही दोन दशकात प्रकल्प आधारित दृष्टिकोनासाठी मुख्य चालक आहेत ते म्हणजे उद्योगातील दबाव जगभरातील मान्यताप्राप्त संस्था आणि समाज कार्यक्रमाच्या शेवटी सर्वसाधारणपणे अभियांत्रिकी पदवीधरांनी तंत्रज्ञानाच्या ज्ञानाची फक्त आठवण नाही परंतु उच्च क्षमता प्रदर्शन केले पाहिजे क्षमता केवळ अभियांत्रिकी ज्ञान आधारित कौशल्यांची नसते परंतु ते व्यावसायिक अभ्यासाशी देखील संबंधित असते एनबीएने कार्यसंघ कार्य नीतिशास्त्र आणि आयुष्यभराचे शिक्षण इत्यादींचा समावेश आहे वेगवान बदलत्या तंत्रज्ञानाची आज अशी मागणी आहे की अभियांत्रिकी पदवीधर विद्यार्थ्यांनी या बदलत्या परिस्थितीशी जुळवून घेण्यास सक्षम असले पाहिजे आणि विद्यार्थ्यांनी या प्रकारच्या व्यावसायिक सराव संबंधित कार्यक्षमता विकसित केल्या पाहिजेत अशा पीओंना व्यापक प्रमाणात नवीन उपक्रम सुरु झाला आहे अंतिम वर्षाचा प्रकल्प या पीओना संबोधित करू शकतो परंतु उद्योग किंवा समाज सर्वसाधारणपणे जशी अपेक्षा करत असतात तसा हा उपक्रम एकटा विद्यार्थ्यांना या क्षमता प्राप्त करण्यास आणि दर्शविण्यास मदत करण्यासाठी अपूर्ण आहे निश्चितच अंतिम वर्षाचा प्रकल्प उपयुक्त आहे परंतु तो अपुरा असल्याचे दिसून आले आहे शैक्षणिक संशोधनात असे सिद्ध झाले आहे की सखोल शिक्षणामध्ये सिद्धांत आणि त्याचे अनुप्रयोग यांचे अगदी घट्ट समाकलन आवश्यक आहे प्रयोगशाळेच्या कामातील पारंपारिक सराव बहुतेक प्रकरणांमध्ये देखील अगदी अपुरी असल्याचे दिसून आले आहे होय यामुळे विद्यार्थ्यांना सराव करण्यात सैद्धांतिक तत्त्वे व्यावहारिक परिस्थितीत लागू करण्यात मदत होते परंतु प्रयोगशाळा ज्या प्रकारे वारंवार आयोजित केल्या जातात विद्यार्थ्यांना मिळणारा अनुभव बराचसा अपुरा असल्याचे दिसून येते तसेच आजच्या स्पर्धात्मक शैक्षणिक संधींच्या जगात संस्थांना काही प्रकारचे ब्रांडिंग करण्याची इच्छा असते म्हणूनच ते अध्यापनात आधुनिक नाविन्यपूर्ण पद्धती वापरत असतात व असा दावा करून आपली प्रतिष्ठा वाढवू इच्छितात प्रकल्प आधारित दृष्टिकोनाची मुख्य वैशिष्ट्ये कृती करुन शिकणे वास्तविक समस्या वास्तव समाधान इतर बरीच वैशिष्ट्ये आहेत परंतु ही पीबीआयचीसूचना प्रकल्प आधारित दृष्टीकोनाची मुख्य वैशिष्ट्ये आहेत पहिले तत्व "कृती करून शिकणे" कृती करणे हे शिकण्याचे केंद्र आहे ही कल्पना बरीच जुनी आहे अमेरिकन तत्त्ववेत्ता मानसशास्त्रज्ञ आणि शैक्षणिक सुधारक जॉन डेवी यांनी गेल्या शतकाच्या उत्तरार्धात परत जोरात वकालत केली होती मेरिलचा पहिला लर्निंग प्रिंसिपल्स खरं तर निर्देशांकडे जाण्याचा कोणताही दृष्टीकोन म्हणजे एक महत्त्वाचा घटक म्हणून 'विद्यार्थ्यांद्वारे' करणे आवश्यक आहे मग प्रकल्प आधारित दृष्टीकोन वेगळा कोठे आहे प्रकल्प आधारित दृष्टिकोन भिन्न आहे कारण त्यात ' कृतीतून शिकण्याची केंद्रीय भूमिका महत्वाची भूमिका आहे आणि ' कृती करण्याची ' व्याप्ती बरीच महत्त्वपूर्ण आहे याचा अर्थ असा आहे की ज्या पद्धतीत विद्यार्थी व्यस्त राहतात ते बरेच महत्त्वपूर्ण असतात प्रयोगशाळांमध्ये किंवा वर्गात जे घडते ते धड्याच्या शेवटी होणाऱ्या अभ्यास सोडवण्यापेक्षा हे उपयुक्त असते "कृती" हे अधिक व्यापक प्रमाणात आहे तर कृती करण्याची भूमिका आणि करण्याद्वारे दर्शविलेल्या क्रियाकलापांची व्याप्ती शिकण्याची केंद्रीय भूमिका ही प्रकल्प आधारित दृष्टिकोनाची वैशिष्ट्ये आहेत ऐकण्याची आणि त्यानंतर कृती करण्याच्या अभ्यासामधून विद्यार्थ्यांची भूमिका बदलते याचा अर्थ असा कीं मूलत करणे आणि शिकणे अनिर्बंध आहेत ते खूप समाकलित आहेत संपूर्ण कार्यक्रमात अभियांत्रिकी कार्यक्रमाचा शेवटच्या वर्षांचा प्रकल्प आणि प्रयोगशाळेतील काम हे सामान्य आहे परंतु निर्देशाप्रमाणे प्रकल्प आधारित दृष्टिकोन आपण सिद्धांतामध्ये पाहू सिद्धांत असताना प्रकल्प आधारित सूचनांकडे काही विशिष्ट मागण्या केल्या जातात प्रसंग निष्ठ अडचणी आम्हाला कठोर प्रकल्प आधारित दृष्टिकोनाची हलकी आवृत्ती स्विकारण्यास भाग पाडतील तरीही ते बर्यापैकी उपयुक्त आहेत पुढे जाताना या अडचणी आणि तडजोडी काय आहेत हे आपण पाहू प्रकल्प आधारित दृष्टिकोनातील असणे अपेक्षित असते बहुतेक शिकण्याच्या संदर्भात असे दिसून आले आहे की विद्यार्थ्यांना प्रश्न तयार करण्याचे कौशल्य नसते कारण बहुतेक पारंपारिक औपचारिक कार्यक्रमांमध्ये शिक्षक आधीच तयार केलेल्या अत्यंत संरचित प्रश्न प्रदान करतात 'ही पद्धत वापरुन खालील समस्येचे निराकरण करा सरावाचे असेच वर्णन केले आहे प्रश्न सर्व कठोरपणाने तयार केल्या जातात कोणतीही अस्पष्टता नाही मुक्तपणा नाही समस्येचे वर्णन करण्याच्या पद्धतीबद्दल अस्पष्ट असे काहीही नाही विद्यार्थ्यांकडून कोणत्या प्रकारच्या निराकरणाची अपेक्षा आहे याबद्दल काहीही अस्पष्ट नाही तर प्रश्न निवारण तसेच निराकरण हे सर्व पूर्व निश्चित दिशानिर्देशांवर अपेक्षित असते तर वास्तविक जगात असे क्वचितच घडत असते तर उद्योगांमधील तक्रारींपैकी एक तक्रार अशी आहे की विद्यार्थ्यांना वास्तविक जगाच्या परिस्थितीतील वर्णनातून अभियांत्रिकीच्या दृष्टीने प्रश्न निर्माण करण्यासाठी आवश्यक कौशल्यांचे प्रशिक्षण दिले जात नाहीत वास्तविक जगातील समस्येमध्ये बरिच अस्पष्टता आहे आणि प्रथम प्रश्न तयार करण्यासाठी अभियंत्यांकडे कौशल्य आवश्यक आहे म्हणूनच विद्यार्थ्यांना प्रकल्प आधारित दृष्टिकोनातून दिले जाणारे प्रश्न कॉम्प्लेक्स व ओपन एंडेड होण्याची अपेक्षा असते जेणेकरून विद्यार्थ्यांना प्रश्न तयार करण्याचे कौशल्य देखील सराव करता येईल या प्रकल्पातून सोडविण्यात येणा या या वास्तविक जगातील प्रश्नांची निवड कोण करते पुन्हा परिस्थितीनुसार अनेक पर्याय असू शकतात प्रशिक्षक हा पहिला पर्याय वैकल्पिक केलेले प्रकल्प म्हणू शकतो प्रशिक्षक संपूर्ण नियंत्रणाखाली असतात प्रश्न त्याचे विधान ज्या संघास हे नियुक्त केले गेले आहे ते सर्व शिक्षक द्वारा निर्देशित केले गेलेले असतात हे स्पष्टपणे अत्यंत कार्यक्षम आहे आणि अंमलबजावणीसाठी कदाचित हे अगदी सोपे आहे परंतु त्याला मर्यादा आहेत पण हा एक संभाव्य पर्याय आहे दुसरा पर्याय म्हणजे प्रशिक्षक आणि ते अजूनही नियंत्रणाखाली असतात परंतु विद्यार्थ्यांना काही निवड करण्याचा पर्याय असतो डोमेनमधील करणे आवश्यक असते परंतु मूलतः विद्यार्थ्यांना काही निवड मिळाली पाहिजे तिसरा पर्याय ज्याची अंमलबजावणी करणे कदाचित अवघड आहे परंतु जे विद्यार्थ्यास जास्तीत जास्त स्वातंत्र्य देतात म्हणजे शिक्षक केवळ डोमेन निर्दिष्ट करतात आणि विद्यार्थी समस्या निवडतात या प्रकरणात विद्यार्थ्यांनी निवडलेले प्रश्न योग्य complex level तसेच विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाचा अनुभव खरोखरच महत्त्वपूर्ण असल्याचे परवानगी देण्यासाठी ओपन एंडेड आहे का याची खात्री करण्यासाठी प्रशिक्षकांना माध्यम केले पाहिजे परंतु प्रश्न निवडायला विद्यार्थ्यांना योग्यतो पर्याय मिळतो काही बाबतीत असेही शक्य आहे की उद्योगाच्या सहकार्याने विभाग समस्या निवडतात हे विशेषतः शक्य आहे जर एखाद्या उद्योगात किंवा अधिक उद्योगांसह विद्यमान सामंजस्य करार असेल जेथे विभाग आणि उद्योग सहकार्य करतात आणि नंतर काही समस्या उद्भवू शकतात ज्या आपोआपच प्रकल्पांसाठी उमेदवार म्हणून स्वतला ऑफर असणे आवश्यक आहे अजून एक शक्यता अशी आहे की संस्था ज्यांच्या आसपास स्थित आहे त्या समुदायाशी विभागाचे एक सहभाग असते आणि त्यांच्या विस्ताराच्या कार्याचा एक भाग म्हणून त्यांच्या समुदायांशी सुसंवाद साधण्याच्या प्रक्रियेचा एक भाग म्हणून त्यांना अडचणी येऊ शकतात ज्यांना आवश्यक आहे त्यांनी अभियांत्रिकी विद्यार्थ्यांद्वारे ते सोडवले पाहिजे तर शक्यता अनेक आहेत वास्तविक जागतिक समस्या निवडण्यासाठी संभाव्य निवडी बर्याच आहेत आणि अजून एक पर्याय आहे आपण अनुकरण केलेले प्रश्न वापरू शकतो किंवा प्रश्न वास्तविक असू शकतात प्रत्यक्षात अनेक संस्थांमध्ये केलेल्या अनुभवात्मक संशोधनात आश्चर्यकारकपणे असे दिसून येते की दोन्ही दृष्टिकोन चांगले कार्य करतात जोपर्यंत प्रश्न पुरेशे कॉम्प्लेक्स व ओपन एंडेड असल्याचे दिसेल मग तिसरे वैशिष्ट्य म्हणजे समाधान निराकरणात्मक असले पाहिजे प्रकल्प आधारित दृष्टीकोन प्रकल्पाच्या परिणामी अंतिम समाधानास महत्त्वपूर्ण महत्त्व देते मूळ समस्येचे वास्तववादी समाधान देणारी हे चांगल्या गुणवत्तेचे उत्पादन असले पाहिजे उत्पादन आर्टिफॅक्ट व्यावसायिक गुणवत्तेचे तांत्रिक अहवाल किंवा विभागाने ठरविल्याप्रमाणे इतर काहीही असू शकते आणि जर विद्यार्थ्यांना अंतिम उत्पादन काय असावे या विषयी चर्चेत भाग घेण्यास परवानगी दिली तर ते पण ऊत्तम आहे परंतु हे दर्जेदार असणे आवश्यक आहे जर ती एखादी कृत्रिम वस्तू असेल तर विद्यार्थ्यांनी हे दाखवून देण्यास सक्षम असले पाहिजे की विशिष्ट अंतिम निराकरण मूळ समस्येचे निराकरण करते उत्पादन प्रमाणित करते विद्यार्थ्यांनी उद्दीष्ट ठेवले पाहिजे या समाधानाचे हे एक महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य मानले जाते आणि त्याचे योग्य मूल्यांकन केले जाणे आवश्यक आहे अर्थात प्रकल्प आधारित शिक्षणामध्ये पाहण्याचा दृष्टिकोन हा विद्यार्थी केंद्रित आहे आणि प्रशिक्षकाची भूमिका आवश्यकपणे मार्गदर्शक मार्गदर्शक किंवा सुविधादारांसारखी आहे प्रशिक्षकाने आपल्या नियंत्रना सोडून विद्यार्थ्यांच्या ऑटोनॉमीला प्रमाणे असते शिक्षकांनी स्वत च्या शिक्षणाची जबाबदारी आहे असे गृहित धरुन मुलांसाठी सोयीस्कर असणे आवश्यक आहे आणि शिक्षक आणि विद्यार्थी दोघांनाही मानसिकतेत बदल करणे आवश्यक आहे नंतर आम्ही हे पाहू की प्राध्यापक तसेच विद्यार्थ्यांसाठीही ही एक आव्हानात्मक समस्या आहे विशेषत जेव्हा विद्यार्थी प्रथम वर्ष किंवा द्वितीय वर्ष किंवा तृतीय वर्ष असे आधीच्या वर्षांत असतात आणि अंतिम वर्षाला येईपर्यंत असे दिसते की बहुतेक विद्यार्थ्यांना अभियांत्रिकीचे स्वरूप म्हणजे कॉलॅबोरेटोर ऍक्टिव्हिटी आणि वास्तविक समस्या सोडवण्याच्या क्रिया म्हणून समजत असतात त्यामुळे अंतिम सेमेस्टर किंवा अंतिम वर्षामध्ये प्रकल्प राबविण्यात ते अधिकच निवांत असतात पण पूर्वीच्या वर्षांत असे केल्याने काही आव्हाने येत असल्याचे दिसून येतात मग त्याचे आणखी एक मुख्य वैशिष्ट्य म्हणजे ते काम इंटरडिसीप्लीनरी स्वरुपाचे असल्याचे समजते आणि उद्योगात अशी मागणी आहे की विद्यार्थ्यांनी त्यांच्या वैयक्तिक पार्श्वभूमीच्या बाबतीत संस्कृतीच्या बाबतीत विशिष्टतेच्या बाबतीत विविध गटांमध्ये काम करण्यास सोयीस्कर असले पाहिजे तर विद्यार्थ्याना अनुकुलता आणि समग्र विचारांनी डिसिप्लिनरी बाऊंड्रीजना स्वरूपात आसतात आणि दिलेला प्रकल्प हा विद्यार्थ्याना समान संदर्भात काम करण्याची संधी असली पाहिजे अभियांत्रिकी संस्थेत याचा अर्थ असा होतो की वेगवेगळ्या विभागांमध्ये महत्त्वपूर्ण सहकार्य असणे आवश्यक आहे आणि यासाठी प्रशासकीय हस्तक्षेपाची विशिष्ट पातळी आवश्यक आहे कारण बहुतेकदा बहुतेक संस्थांमध्ये बहुतेक विभाग वेगळ्या सिलोमध्ये हे वैशिष्ट्य सुबक पणे पुढील की वैशिष्ट्यासह संबद्ध आहे जे सहयोग आणि समूह कार्य आहे प्रकल्प आधारित दृष्टिकोनाचा सूचनेकडे पाहण्याचे हे शेवटचे मुख्य वैशिष्ट्य आहे सहयोग आणि सामूहिक कार्य करणे अत्यंत आवश्यक आहे विद्यार्थी कार्यसंघ संवाद नियोजन विविध संस्कृतींचा आदर आणि दृष्टिकोन आणि कार्यसंघ यासारख्या हस्तांतरणीय कौशल्ये आत्मसात करण्यास आणि त्यांचे प्रदर्शन करण्यास प्रवृत्त केल्या जाणाऱ्या विस्तारित कालावधीत परस्पर संवादांच्या मालिकेत गुंतलेले असतात अभियांत्रिकी विद्यार्थ्यांनी आत्मसात केले पाहिजे आणि व्यावसायिक म्हणून त्यांचे मूल्य केले पाहिजे ही एक अत्यंत महत्त्वाची क्षमता मानली जाते विद्यार्थ्यांकडे या प्रकारच्या हस्तांतरणीय कौशल्य असतील अशी उद्योगांची अपेक्षा असते आणि प्रकल्प आधारित शिक्षणाकडे विद्यार्थ्यांना ही हस्तांतरणीय कौशल्ये आत्मसात करण्याची आणि दाखविण्याची अत्यंत चांगली संधी उपलब्ध असते प्रकल्पाच्या स्वरूपावर अवलंबून उद्योगात सहयोग देखील असू शकतो विभागाने उद्योगास सहकार्याने एखादी अडचण उचलली असेल तर विद्यार्थ्यांना उद्योगाशी संवाद साधण्याची परवानगी दिली जाऊ शकते किंवा ते संस्थेच्या बाहेरील सामाजिक गटांपर्यंत देखील असू शकतात जे त्यांच्या समाजिकतेचा भाग आहे जर प्रकल्प समुदायाशी संबंधित असेल तर विद्यार्थी संघटना संस्थेच्या बाहेरही सामाजिक गटांशी संवाद साधू शकतात या सर्व प्रकारच्या परस्परसंवादामुळे पुढील व्यावसायिक कौशल्ये वर्तन आणि नेटवर्क विकसित होतात तर प्रकल्प आधारित पध्दतीच्या व्यापक वापराचा हा एक चांगला फायदा आहे फायदे बरेच आहेत आम्ही येथे काही विशिष्ट वैशिष्ट्ये सूचीबद्ध करीत आहोत सुधारित शैक्षणिक कामगिरी खरं तर विद्यार्थ्यांनी जेव्हा या दृष्टिकोनातून शिकले तेव्हा ते शिकवणीच्या पारंपारिक मॉडेलवर आधारीत मूल्यमापनांमध्ये अधिक चांगले काम करत असल्याचे दिसते याचा अर्थ असा की जरी मूल्यांकन पारंपारिक मॉडेलवर आधारित असले तरीही विद्यार्थी अत्यंत चांगले काम करत असल्याचे दिसते म्हणूनच सुधारित शैक्षणिक कामगिरी आणि खरं म्हणजे अभियांत्रिकीचा आनंद आणि उत्कृष्ट प्रेरणा हे विद्यार्थ्यांचे अनुभव आहेत ब्रॉडर कॉम्पेटेन्सिस घोषित केलेल्या काही कार्यक्रमांच्या निकालांशी संबंधित असतात उद्योग व त्याचबरोबर ज्या विभागात विभाग अस्तित्त्वात आहेत अशा समुदायासाठीही विभागाचा अधिक चांगला संपर्क प्राध्यापकांद्वारे दर्जेदार काम करण्याच्या चांगल्या संधी कारण प्राध्यापकांमध्ये असे प्रकल्प समाविष्ट होऊ शकतात जे त्यांच्या स्वत च्या संशोधन कार्याशी संबंधित असतील जे उद्योगाच्या समस्यांशी संबंधित असतील आणि यामुळे प्राध्यापकांकडून दर्जेदार कार्यासाठी देखील चांगल्या संधी निर्माण होऊ शकतात तर हा एक विन विन असू शकतो या दृष्टीकोनातून शिक्षक आणि विद्यार्थी दोघांनाही फायदा होऊ शकतो मुख्य मुद्दा म्हणजे या अभ्यासक्रमात प्रकल्प कोठे येतात याचे निराकरण करण्याची आवश्यकता आहे अंतिम वर्षाचा एकटा प्रकल्प म्हणायला हवे काही संस्थांनी पहिल्या वर्षातच हा परिचय सादर केला होता अगदी पहिल्याच सत्रात एक किंवा दोन क्रेडिटसह बदलली जाते जरी अनेक संस्थांमध्ये अंमलबजावणीचा दृष्टीकोनासाठी प्रयत्न केला जात आहे परंतु अद्याप व्याप्ती महत्त्व क्रेडिट मूल्य बऱ्यापैकी मर्यादित असल्याचे दिसते शिक्षण आणि शिकवण्याच्या प्रकल्पावर आधारीत पध्दतीकडे लक्ष केंद्रित करणे अजूनही भारतातील अभियांत्रिकी संस्थांमध्ये सामान्य नाही याचा अर्थ असा की प्रकल्प आधारित पद्धतीची भूमिका अजूनही सामान्य नाही परंतु हे एक चांगले चिन्ह आहे की विशेषत गेल्या दशकभरात अधिकाधिक संस्था प्रकल्प आधारित पध्दतीकडे अधिक लक्ष केंद्रित करीत आहेत आणि अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना प्रकल्पातून संपूर्ण फायदा घेण्याची आवश्यकता असल्यास त्यास अधिक विस्तृत करणे आवश्यक आहे प्रकल्पाच्या कामाचे मूल्यांकन देखील अत्यंत आवश्यक आणि महत्त्वपूर्ण आणि अवघडसुद्धा आहे मुल्यांकन दोन्ही म्हणजे सारांश व फॉर्मिटीव्ह हे शिक्षण प्रणालीतील एक गंभीर क्रिया आहे आणि प्रकल्प कामाच्या बाबतीत हे विशेषतः महत्वाचे आणि गुंतागुंतीचे आहे प्रकल्पाच्या शेवटी विद्यार्थी सामान्यत लेखी अहवाल सादर करतात समाधान प्रदर्शित करतात आणि सादरीकरण देखील करतात या तिन्ही घटकांचे योग्य मूल्यांकन आणि मूल्यमापन करणे आवश्यक आहे आणि त्यासाठी पुढाकारांकडून लक्षणीय नियोजन आवश्यक आहे आम्हाला योग्य रुब्रिक्स विकसित करावे लागतील पूर्वीच्या एका युनिटमध्ये आम्ही प्रकल्पाच्या कामाचे मूल्यांकन करण्यासाठी रुब्रिक्सवर चर्चा केली आम्हाला ते करण्याची आवश्यकता आहे आणि आम्ही ते रुब्रिक्स समोर विद्यार्थ्यांसह सामायिक केले पाहिजेत आम्हाला ग्रुप तसेच वैयक्तिक योगदानाचे मूल्यांकन करणे देखील आवश्यक आहे आम्हाला अंतिम समाधानाची गुणवत्ता तसेच विद्यार्थी संघांद्वारे केलेल्या प्रक्रियेचे मूल्यांकन करणे देखील आवश्यक आहे आपण दोन्ही पैलूंचे मूल्यांकन करणे आवश्यक आहे रुब्रिक्स टिकवून ठेवणे यासारख्या काही क्रियाकलापांमध्ये प्रशिक्षण देणे आवश्यक असू शकते केवळ प्रकल्प करणे पुरेसे नाही विद्यार्थ्यांनी त्यांच्या कार्यावर प्रतिबिंबित करण्याची क्षमता विकसित केली पाहिजे आणि त्या कामातून योग्य त्यांनी धडे घेतले पाहिजेत एक रिफ्लेक्टिव्ह जर्नल भिन्न होताना दिसत आहे

कोणताही अनोखा मार्ग दिसत नाही संस्थांना त्यांच्यासाठी योग्य प्रकारे मूल्यांकन पद्धती विकसित करण्याची आवश्यकता आहे की इम्पलेमेंटेशन चाललेंजेस सूचना आणि शिकवण्याच्या प्रकल्पावर आधारीत दृष्टिकोनावर अद्याप व्यापक लक्ष केंद्रित केलेले नाही अजून अनेक संस्थांना ते परिचित नाही प्रकल्प आधारित सूचना विद्यार्थ्यांसाठी मुख्य आव्हाने फार अवघड नसू शकते कारण आधीच ते प्रोग्रामच्या 3 वर्षांपासून गेले आहेत त्यांनी विविध प्रकारच्या सह अभ्यासक्रमअतिरिक्त अभ्यासांमध्ये भाग घेतलेला असतो विभागीय उपक्रम आणि त्यांनी यशस्वी अभियांत्रिकी व्यावसायिक होण्यासाठी काही कौशल्ये आधीच आत्मसात केली आहेत म्हणून त्यांनी गट कार्य सहयोगात्मक कार्याचे महत्त्व जाणून घेणे सुरू केले पाहिजे आणि प्रशिक्षकांद्वारे योग्य मार्गदर्शनाद्वारे कोणतीही लहान अंतर सहजपणे दूर केली जाऊ शकते अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांचे गट कार्याचे कौतुक करणे कठीण किंवा अवघड नाही परंतु हे आधीच्या वर्षांत विशेषतः प्रथम वर्ष आणि द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी लक्षणीय भिन्न असू शकते बहुधा ते तिसर्या वर्षाला येईपर्यंत संक्रमण होण्यास सुरवात होते निश्चितच अशा काही समस्या आहेत जे अंतिम वर्षानंतरही अस्तित्वात येतात काही गटाच्या सदस्यांद्वारे फ्री राइडिंग ही नेहमीच तक्रार असते जेव्हा एखाद्या गटाची संख्या 4 किंवा 5 असते तेव्हा कधीकधी असे होते की काही गट सदस्या प्रयत्नास हातभार देत नाहीत परंतु त्यांना यामध्ये वाटा हवा असतो आणि यामुळे मूलत काही तणाव आणि संघर्ष उद्भवतात ज्याचे निराकरण करणे आवश्यक असते गट कार्य आणि संघर्ष हाताळण्याचा अनुभव नसणे ही देखील एक महत्त्वाची समस्या आहे स्पर्धात्मक वृत्तीची पूर्वीची संस्कृती विशेषत अधिक दोन स्तरावर असते बहुतेक विद्यार्थ्यांना अत्यंत स्पर्धात्मक पद्धतीने काम करण्याची सवय असते ते असे आहे की ते उच्च रँकिंग संस्थांमध्ये प्रवेश मिळवण्याचा प्रयत्न करीत असतात ते मूलतः १२ वी दोन टप्प्यांत संपूर्ण स्पर्धात्मक पद्धतीने जगत असतात आणि नंतर लगेचच अभियांत्रिकीच्या पहिल्या वर्षात येतात त्यांना गट कार्याचे फायदे समजणे फार अवघड जाते त्यांच्यासाठी हे खूप कठीण असू शकते अभियांत्रिकी हे सामूहिक कार्य आहे हे पाहण्यासाठी प्रखर स्पर्धात्मक मोडमधून बाहेर पडण्यास त्यांना थोडा वेळ लागू शकतो शिक्षकांना विद्यार्थ्यांमध्ये असे काही आढळून आल्यास त्यांना विद्यार्थ्यांना यातून पार करण्यासाठी रणनीती बनवावी लागते अडॅप्टईंग टू प्रोजेक्ट बेस्ड लर्निंग प्रकल्प आधारित सूचनांच्या नवीन दृष्टिकोनशी जुळवून घेण्यात अडचण विद्यार्थ्यांसाठी ही अडचण वास्तविक असू शकते या दृष्टिकोनातून विद्यार्थ्यांना बरेच पर्याय निवडावे लागतात ज्यांचा नंतरच्या वर्गवारीत समावेश होतो आणि त्यापैकी बर्याच जणांना त्यांच्या शिक्षणाची जबाबदारी स्वीकारण्यास फारच नाखूष असू शकतात विशेषत तोपर्यंत कदाचित त्यांना शिक्षकांनी नित्याच्या शिक्षणाबद्दल सर्व काही दिले असतील आणि ज्यामध्ये ते खूप निष्क्रिय भूमिका निभावतात त्यांनी स्वतःच्या शिक्षणाची खरोखरच कोणतीही जबाबदारी स्वीकारलेली नसते त्यांनी निवड केलेली नाही म्हणून अचानक अशा अधिक परिपक्व भूमिकेची कल्पना करणे फारच अवघड आहे आणि शिक्षक पारंपारिक सूचना पद्धतीस प्राधान्य देतात जिथे शिक्षक मूलत माहिती पुरविणारे असतात आणि विद्यार्थी मूलत प्राप्तकर्ता एक निष्क्रिय प्राप्तकर्ता असतो काही विद्यार्थ्यांना प्रत्यक्षात तो मोड आवडत असेल आणि असाच कोर्स कसा शिकवावा यावर त्यांनी आग्रह धरला असेल तर विद्यार्थ्यांना योग्यप्रकारे प्रवृत्त करण्यात शिक्षकांचे आव्हान असेल प्रोग्रामच्या सुरुवातीच्या काळात या अनस्ट्रक्चर्ड लर्निंग एंवीरोन्मेन्टचा सामना करणेहे विद्यार्थ्यांसाठी एक आव्हान असू शकते मूल्यमापनाविषयी देखील चिंता असू शकते कारण बर्याच गोष्टी आहेत ज्यात थोडेसे रुब्रिक्सच्या आधारित आहेत व्यक्तिपरक मूल्यांकन आहेत विद्यार्थ्यांना याची चिंता वाटू शकते आणि हा भार पारंपारिक अभ्यासक्रमांच्या तुलनेत जास्त असेल याची त्यांना भीती असते विद्यार्थ्यांना ती भीती असू शकते प्राध्यापकांनाही मोठी आव्हाने आहेत ते अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक म्हणून काम करतात हे किमान भारतात अगदी सामान्य आहे तर शिक्षक अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांचे मार्गदर्शक म्हणून भूमिका बजावतात परंतु पहिल्या वर्षामध्ये किंवा दुसर्या वर्षामध्ये अगदी तरूण आणि अप्रशिक्षित विद्यार्थ्यांसाठी समान भूमिका स्वीकारताना त्यांना आव्हानांचा सामना करावा लागू शकतो विशेषतः जिथे विद्यार्थी वेगवेगळ्या प्रकारची मानसिकता भिन्न प्रकारची शिक्षण प्राप्त करण्याची क्षमता आणि त्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात शिक्षकांनाही आव्हानांचा सामना करावा लागू शकतो अभ्यासक्रमात प्रोजेक्ट कॉम्पोनन्ट्स म्हणून पाहिले जाऊ शकते प्राध्यापकांनी देखील प्रक्रिया योग्य प्रकारे अंमलात आणली आहे का याची खात्री करुन घेणे आवश्यक आहे विद्यार्थी संघ योग्य प्रक्रियेतून जातात आणि त्या प्रक्रियेपासून शिकतात यशस्वी होण्यासाठी प्रोजेक्ट आधारित सूचनांसाठी एखाद्या प्रकल्पाने एखादे उत्पादन तयार केले तर ते पुरेसे नाही विद्यार्थ्यांनी ज्या प्रक्रियेतून प्रवेश केला आहे त्या प्रकल्पाच्या अनुभवातून त्यांना शिकण्यास देखील सक्षम केले पाहिजे आणि यासाठी शिक्षक म्हणून मार्गदर्शक म्हणून एक अधिक चांगली भूमिका बजावावी लागते हे देखील प्राध्यापकांना आव्हानात्मक वाटू शकते अर्थात मानवी समस्या नेहमीच अस्तित्त्वात असतात विद्यार्थ्यांचे मतभेद आणि अपेक्षा व्यवस्थापित करणे हे शिक्षकांसाठी एक आव्हान असू शकते या संदर्भात इम्पलेमेंटेशन गाईडलाईन्सची त्यासाठी आधीपासूनच भरीव नियोजन आवश्यक आहे सेमेस्टर सुरू होण्यापूर्वी बरेच काही करण्याची योजना आखण्याची गरज आहे विद्यार्थ्यांचे कार्यसंघ कोणत्या डोमेनमध्ये काम करणार आहेत कोणत्या स्त्रोतांसाठी आवश्यक असेल त्या स्त्रोतांसाठी कोणती वेळ लागेल ते ठरवावे लागेल कधीकधी ते त्वरित उपलब्ध नसतील तर अर्थसंकल्पावरील परिणाम काय आहेत आणि वेगवेगळ्या संघांमार्फत राबविल्या जाणार्या प्रकल्पाची व्याप्ती काय असेल या सर्वांविषयी आपण भरीव नियोजन आधीपासूनच केले पाहिजे बाह्य एजन्सींचा केले तर विद्यार्थ्यांसाठी खूप निराशाजनक होईल आम्ही असे म्हणत नाही की हे असे काहीतरी असावे जे सहजतेने सोडवले जाऊ शकते परंतु त्याच वेळी जे काही निराश होण्यास कारणीभूत आहे ते प्रतिकूल असेल तर प्रकल्पाचे आव्हानात्मक स्वरूप आणि अंमलबजावणीची सुलभता यांच्यात संतुलन असणे आवश्यक आहे आणि याचा अभ्यास करण्यासाठी प्राध्यापकांसाठी कल्पनेच्या तपासणीच्या संदर्भात बऱ्याच योजना आखणे कधीकधी पायलट अभ्यास आणि काही प्रकारच्या प्राथमिक चाचण्या देखील करू शकतात हे सर्व कदाचित आवश्यक आहे हे अधिक आव्हानात्मक होते कारण आता आम्ही प्रकल्प आधारित कल्पना मोठ्या प्रमाणात अंमलबजावणी करण्याबद्दल बोलत आहोत हे फक्त अंतिम वर्षात नाही पूर्वीचे सेमेस्टरमध्ये देखील आपल्याला प्रकल्प सादर करण्याची आवश्यकता आहे तर या प्रकारचे अग्रगामी नियोजन अत्यंत आवश्यक आहे विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देणे पुन्हा काळजीपूर्वक योजना आखली पाहिजे सहयोग सुलभ करण्यासाठी मार्गदर्शक आवश्यक आहे निष्पक्ष आणि पारदर्शक मूल्यांकन करणेही अत्यंत आवश्यक आहे अंतिम वर्षाच्या प्रकल्पाच्या पलीकडे प्रकल्पातील कामकाजाचा वाटा जास्त वाढल्यामुळे हे सर्व अधिक महत्त्वपूर्ण झाले आहेत या सर्वांसह आपण पीबीआय स्वीकारू इच्छिता एक अध्यापक म्हणून आपल्याला कोणत्या समस्येवर खरोखर पाहायचे आहे कोणती आव्हाने तुम्हाला पीबीआयचा अवलंब करायचा आहे का प्रक्रियेच्या प्रत्येक चरणात अनेक निवडी आहेत अगदी विद्यार्थी संघटना तयार करण्यापासून ते सारांश मूल्यांकनाच्या अंतिम टप्प्यापर्यंत या निवडी बर्याच विशिष्ट परिस्थितीजन्य घटकांवर अवलंबून असतात तेथे कोणतेही सामान्यीकरण होऊ शकत नाही काही सामान्य चिंता समजावून सांगता येण्यासारख्या आहेत तरीही इतर अनेक प्रसंगनिष्ठ घटक असतात संस्था विभाग वैयक्तिक शिक्षकांच्या स्तरावर निवड करणे आवश्यक आहे या निवडींसाठी कोणताही युनिक अल्गोरिदम सोल्युशन नाही त्या सर्वांना विवेकबुद्धीची आवश्यकता आहे या सर्वांना सामूहिक मंथन आवश्यक आहे या सर्वांना चाचणी आणि त्रुटी टप्प्याची देखील आवश्यकता असू शकते त्यांना अशा परिस्थितीत आवश्यक असू शकते जेथे निवडी कालावधीत विकसित होते खरं तर बहुतेक व्यावहारिक अनुभवावरून असे दिसून येते की प्रत्येक संस्थेसाठी त्यांच्या स्वत च्या विशिष्ट स्थानाच्या आधारे निवडी विकसित करणे आवश्यक आहे आपल्याला सूचना प्रोजेक्ट आधारित दृष्टिकोन अंमलात आणण्याच्या प्रारंभिक टप्प्यात आपल्याला थोडीशी रफ सवारीसाठी तयार असणे आवश्यक आहे प्रक्रियेस स्थिर राहण्यास थोडा वेळ लागेल प्रारंभीचे दिवस प्रवासावर आधारित कल्पना खूप व्यापक असू शकतात आणि त्यासाठी संस्था विभाग अकॅलटी तयार असणे आवश्यक आहे अंतिम वर्षाचा प्रकल्प खरोखर फारशी चिंता नाही परंतु या कल्पनांची अंमलबजावणी करणे आवश्यक असल्यास मोठ्या प्रमाणात आम्हाला बर्याच संसाधनांची आवश्यकता असते निकोल हार्मर प्लायमाउथ युनिव्हर्सिटी हे अत्यंत चांगले मेटा पॉईन्टर आहे प्रकल्प आधारित शिक्षण साहित्य पुनरावलोकन httpswww ukuploadsproductiondocumentpath22733 Literature review Project based learning pdf ही लिंक 01062019 रोजी ऍक्सेस केली होती काही कल्पनांसाठी आपण याचे परीक्षण करू शकता अभ्यास कृपया प्रकल्पांच्या कामात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याच्या आपल्या अनुभवाचे वर्णन करा आपल्यापैकी बर्याचजणांना अंतिम वर्षाच्या प्रकल्पाचे मार्गदर्शन करण्याचा अनुभव असणे आवश्यक आहे परंतु जर तुमच्यापैकी काहींनी आधीच्या काही वर्षांत काही मिनी प्रकल्प आधीपासून अंमलात आणले असतील आणि जर तुम्हाला पूर्वीच्या वर्षांत प्रकल्पातील कामांचे मार्गदर्शन करण्याचा अनुभव असेल तर ते खरोखर स्वागतार्ह आहे आपल्याकडे अंतिम वर्षाचा प्रकल्प आणि आधीचा प्रकल्प यापैकी काही पर्याय असल्यास आधीच्या प्रकल्पाचा विचार करण्याची विनंती आम्ही आपणास करतो अशाप्रकारे आम्ही हा सामूहिक अनुभव सामायिक करू शकतो कारण असे काहीतरी आहे जे फार महत्वाचे आहे आणि आपल्याला त्यापासून एकत्रितपणे शिकण्याची आवश्यकता आहे व्यापक प्रमाणात प्रकल्प आधारित दृष्टीकोन सध्याच्या शतकात विद्यार्थ्यांच्या शिक्षणाकडे अशा नव्या दृष्टिकोनाची मागणी केली जाते अभ्यासाचे निकाल ta com या लिंकवर सामायिक केल्याबद्दल धन्यवाद पुढील युनिट मध्ये आपण सूचना आधारित आणखी एक महत्वाचा दृष्टिकोन पाहू जो समस्या आधारित आहे जरी अभियांत्रिकी शिक्षणामध्ये समस्या आधारित दृष्टिकोनाचे प्रमाण प्रोजेक्ट आधारित पध्दतीच्या तुलनेत काहीसे कमी दिसत असले तरी तरीही तो दृष्टिकोन खूप महत्वाचा आहे आणि अभियांत्रिकी कार्यक्रमांमध्ये त्याचा अवलंब करत आहे तर आम्ही पुढील युनिटमध्ये सूचनांकडे समस्या आधारित दृष्टीकोन पाहू तोपर्यंत आम्ही थांबू आणि पुन्हा भेटू